सर्वांना नमस्कार आपण अंकगणित बिल्डींग ब्लॉकस वरती चर्चा करत आहोत आणि आज आपण ओव्हरफ्लो चा शोध घेणार आहोत तसेच BCD अंकगणित पाहणार आहोत आपण येथे बीसीडी एडिशन सबट्रॅक्शन पाहणार आहोत तसेच काही संकल्पना जसे की 10s कॉम्प्लिमेंट 10s compliment 9s कॉम्प्लिमेंट 9s compliment याचबरोबर आधी पाहिलेले 1s कॉम्प्लिमेंट 1s compliment 2s कॉम्प्लिमेंट 2s compliment पण आपण येथे पुन्हा पाहणार आहोत आधी पाहिलेले बायनरी एडिशन सबट्रॅक्शन पण आपण येथे पुन्हा पाहणार आहोत प्रथम आपण ओव्हर फ्लो डिटेक्शन पाहू यासाठी आपल्याला पुन्हा नंबर रिप्रेझेंटेशन पाहावे लागेल या ठराविक केसमध्ये आपण 4 bit नंबर रिप्रेझेंटेशन पाहणार आहोत या 4 bit रेप्रेसेंटेशन मध्ये साइन बीट पण विचारात घेतले जाते जसे की 2s कॉम्प्लिमेंट च्या फॉरमॅटमध्ये आपण 8 ते 7 पर्यंत नंबर रिप्रेझेंट करू आपल्याला आधीचे नंबर माहित आहेत म्हणजे 0000 असतील तर 0 0 0 0 1 म्हणजे 1 0 0 1 0 म्हणजे 2 असे 0 1 1 1 म्हणजे 7 पर्यंत साईन बीट विचारात घेतले तर 1001 म्हणजे 7 1000 म्हणजे 8 1010 म्हणजे 6 1111 म्हणजे 1 म्हणजे ओव्हरफ्लो ची शक्यता बघितली तर जर दोन पॉझिटिव्ह संख्या ची बेरीज केली आणि ती अधिक सात पेक्षा जास्त येत असेल तर ओव्हरफ्लो होतो किंवा दोन निघतील संख्यांची बेरीज केली आणि ती 8 पेक्षा जास्त येत असेल म्हणजे निगेटिव्ह नंबर रेप्रेसेंटेशन मध्ये 8 पेक्षा कमी येत असेल तर ओव्हरफ्लो होतो जर बेरीज आठ पेक्षा जास्त आली तर 8 येते जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह संख्या ची बेरीज केली तर एक संख्या वजा होत असल्यामुळे ओव्हरफ्लो होत नाही कारण त्यांचा परिणाम हा रेंज मध्ये असतो म्हणजे ओवरफ्लो ची शक्यता जर दोन नंबर किंवा दोन निगेटिव्ह नंबर ची बेरीज केली तरच असते आपण एक्झाम्पल पाहू 0 0 1 0 आणि 0 0 1 1 यांची बेरीज केली तर साध्या बायनरी एडिशन मध्ये 0 1 0 1 येईल म्हणजे अधिक पाच म्हणजे येथे रेंजमध्ये असल्यामुळे ओवरफ्लो होत नाही आपण बायनरी मध्ये दोन आणि सात म्हणजे 0010 आणि 0111 यांची बेरीज केली तर 1001 म्हणजे 9 येतात म्हणजेच येथे साईन बीट नाही परंतु आपण आत्ता पाहत असलेल्या प्रेझेंटेशन नुसार पाहिले तर मॅक्झिमम पॉझिटिव्ह नंबर सात आहे म्हणजे इथे ओव्हरफ्लो आहे आणि म्हणून 1 0 0 1 हा 7 येतो आता आपण दोन निगेटिव नंबर ची बेरीज बघू 2 is म्हणजे 1 1 1 0 आणि 3 म्हणजे 1101 यांची बेरीज केल्यावर 1 0 1 1 म्हणजे 5 म्हणजेच हे रेंजमध्ये आहे आता आपण 2 आणि 7 पाहू 2 म्हणजे 1 1 1 0 आणि 7 म्हणजे 1 0 0 1 यांची बेरीज केल्यावर कॅरी वन येतो आणि कॅरी इग्नोर केल्यावर 0 1 1 1 मिळते म्हणजेच 7 जे सहाजिकच चुकीचे आहे येथे बरोबर उत्तर 9 आहे म्हणजेच हे रेंजच्या बाहेर असल्यामुळे येथे ओवरफ्लो आहे म्हणजेच जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह संख्यांची बेरीज केली तर मात्र उत्तर रेंजमध्ये असल्यामुळे ओव्हरफ्लो होत नाही मग आता पण एक सिंपल लॉजिक सर्किट ज्याला या एडर पासून इनपुट मिळेल आणि सम आणि कॅरी बिट जनरेट होईल हे पाहणार आहोत जर 4 bit ची बेरीज असेल तर S 3 ते S 0 जनरेट होईल आणि कॅरी असेल तर कॅरी सुद्धा येईल आणि जर मध्यंतरी कॅरी असतील तर C 2 C 1 C0 येतील येथे दोन केस दिसतील जर साईं बीट झिरो असेल ही एक केस आणि साईन बीट S 3 वन ही दुसरी केस असेल यामध्ये A 3 प्राईम B 3 प्राईम S 3 आहे S 3 झिरो असेल तर आउटपुट जनरेट होत नाही आणि दुसऱ्या केसमध्ये S 3 वन आहे जे याच्याविरुद्ध आहे या केस मध्ये A 3 B 3 हे दोन्ही वन आहेत S 3 झिरो आहे त्यामुळे आपण S 3 प्राईम घेत आहोत आपण यांची बेरीज केल्यावर आपल्याला C2 हा इंटरमिजिएट कॅरी मिळेल आणि C3 हा फायनल कॅरी आहे जेव्हा ओव्हरफ्लो असेल तेव्हा C3 हा फायनल कॅरी मिळेल आणि त्याच्या अगदीच आधी C2 मिळेल म्हणजे यामध्ये एक झिरो असेल तर दुसरा वन असेल जर आपण XOR घेतला तर आपल्याला ओव्हरफ्लो मिळेल बाकीच्या केस मध्ये आपल्याला 0 0 आणि 1 1 दिसेल येथे C2 आणि C3 जनरेट झालेले नाही म्हणजे ही एक XOR ची दुसरी पद्धत आहे जर A3 B3 हे इनपुट असतील आणि C2 किंवा C3 जनरेट होत असेल आणि S3 जनरेट होत असेल तर खाली दाखवल्याप्रमाणे एका लॉजिक रिलेशन मध्ये त्यांना एकत्रित ठेवता येते येथे ओव्हरफ्लो झालेला दिसेल आणि जर ओव्हरफ्लो असेल तर त्यासाठी उपचारात्मक कृती करावी लागेल O A3'B3'S3 A3B3S3' C3⊕C आता आपण बीसीडी एडिशन आणि सबट्रॅक्शन बघूया पण त्याआधी आपण बीसीडी मध्ये संख्या कशा सादर केल्या जातात ते पाहणार आहोत बीसीडी मध्ये बायनरी कोडेड डेसिमल नंबर असतात आपण आधी बीसीडी डिकोडिंग तसेच बाकीच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तसेच बी सी डी मध्ये शून्य ते नऊ पर्यंत डेसिमल नंबर असतात यासोबत आपण परिचित आहोत शून्य ते नऊ हे डेसिमल नंबर आहेत ज्याचे बायनरी कोड 0000 ते 1001 आहेत म्हणजेच बीसीडी मध्ये यापुढच्या नंबर नाहीत वैध नाहीत म्हणजेच फक्त एक अंकी नंबर वैध असतात जर आपल्याला दोन अंकी डेसिमल नंबर 53 ए बी सी डी मध्ये रिप्रेझेंट करायचा असेल तर पाच 0 1 0 1 आणि तीन 0 0 1 1 असा रिप्रेझेंट केला जाईल म्हणजे बीसीडी मध्ये कोड झालेला दोन अंकी डेसिमल नंबर 53 हा दोन 4 अंकी बायनरी नंबर सारखा दिसतो 0 1 0 1 0 0 1 1 म्हणजेच हा नंबर बाइनरी कोडेड डेसिमल असेल तर त्याचा संबंधित डेसिमल पाच आणि तीन आहे म्हणून तुम्हाला चारचा गट घ्यावा लागेल म्हणजे 100 म्हणजे 1 0001 0 0000 0 0000 म्हणजे शंभर रिप्रेझेंट करण्यासाठी बारा अंक लागले याच प्रमाणे 6902 चार अंकी नंबर सादर करायचा असेल तर 6 0110 9 1001 0 0000 2 0010 असे दर्शवले जाते अशाप्रकारे बायनरी कोडेड डेसिमल संख्या दर्शवल्या जातात जर अशा प्रकारच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर कशी करणार आधी आपण काही सिद्धांत पाहून आणि त्यानंतर बीसीडी एडिशन चे सर्किट विकसित करण्याकडे पाहू बीसीडी मध्ये फक्त नऊ पर्यंतच संख्या वैध असल्यामुळे जर बेरीज नऊ किंवा त्यापेक्षा कमी आली तरच वैध परिणाम मिळतो जर आपण डेसिमल मधील पाच आणि दोन जे बीसीडी मध्ये 0101 आणि 0010 दर्शवले जातील त्यांची बेरीज केल्यावर 0 1 1 1 मिळेल म्हणजेच 7 हे अगदी बरोबर आहे तसेच तीन आणि सहा ची बेरीज केल्यावर नऊ मिळेल परंतु बेरीज 9 पेक्षा जास्त आली तर मात्र अडचण येते उदाहरणार्थ चार म्हणजे 0 1 0 0 आणि सात म्हणजे 0110 यांची बेरीज केल्यावर बायनरी मध्ये 1 0 1 1 मिळेल परंतु 11 हे बीसीडी मध्ये वैध नाही यासाठी कोणतेही चिन्ह नाही आणि आपण शून्य ते नऊ साठी चिन्ह पाहत आहोत 1 0 0 1 पर्यंत वैध नंबर 4 गट म्हणून प्रेझेंट करता येतात जर आपण अजून एक उदाहरण बघितले तर आठ आणि नऊ यांची बेरीज केली म्हणजे बायनरी मध्ये सतरा म्हणजे 1 0 0 0 1 यामध्ये कॅरी आहे म्हणजे हे पुन्हा रेंजच्या बाहेर आहे या अशा केस आहेत ज्यामध्ये नऊ पेक्षा जास्त बेरीज येत असल्यामुळे हरकती आहेत आणि आपण यासाठी उपाय बघूया जे प्रत्येक केस मध्ये 6 ची साधी बेरीज केल्यामुळे मिळेल तर आपण आधी पाहिले ते 1 0 1 1 होते म्हणजे जेव्हा 9 पेक्षा जास्त असेल त्यासाठी 0110 ऍड करणारे लॉजिक सर्किट विकसित करावे लागेल जर हे दोन नंबर ची बेरीज केली तर येथे कॅरी येईल आणि योग्य बीसीडी रिप्रेझेंटेशन पण दिसून येईल जर फक्त एक असेल तर त्याच्या आधी झिरो जोडून एक नंबर 0001 आणि दुसरा नंबर 0001 असे 1 1 मिळतील जर आपण ते चार अंक जर दर्शक साधनाला दिले जे सेवेन सेगमेंट डिस्प्ले ला कन्वर्ट करेल तर डिस्प्ले 1 आणि 1 म्हणजे 11 दाखवेल जे बरोबर आहे हेच बायनरी मध्ये बघितले तर 17 येत होते म्हणजे 1 आणि 0111 जर नंबर 9 पेक्षा जास्त असेल आणि त्यामध्ये सहा मिळवले तर बीसीडी मध्ये संबंधित अचूक नंबर मिळेल आता आपण हे लक्षात ठेवून संबंधित लॉजिक फंक्शन विकसित करण्याचा प्रयत्न करू आता यासाठी कोणते लॉजिक येईल कारण आपण संबंधित बीसीडी एडर विकसित करणार आहोत त्याच्याशी याचा संबंध असेल आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन बघितले तर जर शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या असतील तर त्यामध्ये सहा मिळवावे लागत नाही किंवा आउटपुट Y सुद्धा घ्यावे लागत नाही म्हणजे Y झिरो असेल आता पण शून्य ते नऊ ऐवजी जर दहा अकरा बारा असे अठरा पर्यंत घेतले तर नऊ आणि नऊ असे मॅक्झिमम अठरा पर्यंत दोन नंबर मिळवणे शक्य आहे अशा प्रत्येक केस मध्ये आउटपुट 1 येईल कारण सहा मिळवणे गरजेचे आहे आणि याचे संबंधित रिप्रेझेंटेशन जर एडरला सम बीट S3 ते S 0 आणि कॅरी बीट C 3 असेल काय असतील याचे संबंधित रिप्रेझेंटेशन 0 1 0 1 0 म्हणजे 10 आणि 1 0 0 1 0 म्हणजे 18 येईल म्हणजे येथे पाच बीट आहेत आणि पाच बीट म्हणजे वेगवेगळ्या बत्तीस शक्यता आहेत परंतु येथे नऊ आणि नऊ एवढेच एबीसीडी ला इनपुट शक्य असल्यामुळे जास्तीत जास्त अठरा च्या पुढे एकोणीस वीस असे येणार नाही स्लाईड मध्ये ट्रूथ टेबल दाखवलेला आहे तो आपल्याला समीकरणांमध्ये रूपांतरित करावा लागेल आणि आपण हे पाहू शकता की हे ट्रूथ टेबल आपण मानक प्रक्रिया बीजगणित किंवा कारनोह मॅप किंवा क्यूएम अल्गोरिदम वापरुन सुलभ करू शकता त्यावरून स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे समीकरण येईल जर आपण उजवीकडे म्हणजे C3 पहिला तर आपल्याला दिसेल की Y म्हणजे 6 ची बेरीज पण लागते म्हणजे Y फ्लॅग हाय आहे कारण C3 म्हणजे सोळा किंवा त्यापेक्षा मोठा नंबर Y C3 S3S2 S3S1 S3 म्हणजे आठ आणि S2 म्हणजे चार आठ अधिक चार बारा तसेच आणखी या केस मध्ये व्हॅल्यू जास्त आहे आणि S3 S1 S3 म्हणजे आठ आणि S 1 म्हणजे दोन आपण पाहू शकता कि या सर्व केसमध्ये S 0 नसला तरीही संख्या दहापेक्षा जास्त आहे म्हणजे या केस या समीकरणासाठी परिपूर्ण आहेत आपण स्टॅंडर्ड प्रोसेस वापरून मीनटर्म्स घेऊन आणि बुलियन अल्जेब्रा किंवा K मॅप karnough मॅप किंवा क्यू एम अल्गोरिदम वापरून हे कमी पण करू शकतो तर मूलतः आपल्याला हे हार्डवेअर मधील लॉजिक समजून घ्यावे लागेल आणि त्यानंतर हे कार्य पूर्ण होईल तर मग हे पूर्ण सर्किट कसे असेल हे आपण पाहू स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे पूर्ण सर्किट दिसेल बी सी डी एडर येथे आपल्याकडे एक 4 बीट एडर आहे 7483 ज्यामध्ये S 0 ते S 3 जनरेट होतात आणि त्यामध्ये C3 आहे आणि जर आधीच्या स्टेज मधून कॅरी येत असेल तर तो कॅरी बी सी डी एडर मध्ये घेतला जाईल स्लाइडमध्ये दाखविलेले लॉजिक सर्किट आहे यामध्ये सहा मिळवले जातात की नाही ते तुम्ही पाहू शकता यामध्ये S 3 AND S 2 आणि S3 AND S1 आणि शेवटी S 3 S 1 आणि S 3 S 2 हे ओर केलेले आहेत जर हे वन असेल तर सहा मिळवावे लागतील आणि जर झिरो असेल तर सहा मिळविण्याची गरज नाही म्हणजे झिरो मिळविला जाईल आणि जो नंबर आधी मिळविला होता तो पुढच्या फोर बीट एडर ला दिला जाईल आणि वाय हाय असेल तर सहा मिळवले जातील मग 0 1 1 0 A 3 म्हणजे 0 A 2 म्हणजे 1 A 1 म्हणजे 1 and A 0 म्हणजे 0 असे सहा मिळवले जाते आणि जर हेच झिरो असेल तर 0000 येईल बीसीडी डिजिटमध्ये जर कॅरी असेल तर त्याच्या आधी झिरो जोडून तो दाखवला जातो जर इथे 53 च्या उदाहरणात दाखवल्याप्रमाणे आणखी एखादा नंबर मिळवला जात असेल येणारा कॅरी पुढच्या फेडररला इनपुट म्हणून दिला जाईल अशाप्रकारे बीसीडी चे एक युनिट कार्य करेल अजून एक उदाहरण पाहून जर 49 आणि 58 यांची बेरीज करायचे असेल 0 1 0 0 1 0 0 1 आणि 0 1 0 1 1 0 0 0 हे संबंधित बीसीडी नंबर आहेत येथे कॅरी जनरेट झालेला आहे आणि नंबर 9 पेक्षा जास्त असल्यामुळे 6 मिळवले जातील येथे बेरजेचे मध्ये सात आले आणि कॅरी चार आणि पाच मध्ये मिळवला आपल्याला येथे 1 0 1 0 मिळाले हे थेट एबीसीडी नाही यामुळे आपण यात पुन्हा सहा मिळवले येथे झिरो आणि कॅरी मिळाला त्याला पुढे झिरो जोडल्यानंतर 1 0 7 मिळाले आता आपण बीसीडी वजाबाकी पाहू आपण पूर्वी 2s कॉम्प्लिमेंट वापरून वजाबाकी केलेली आहे आता आपण दहाचा कॉम्प्लिमेंट वापरणार आहोत येथे वजाबाकी साठी दोन शक्यता आहेत एक मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि दुसरी लहान संख्येतून मोठी संख्या वजा करणे उदाहरणार्थ 7 4 यामध्ये आपण जसा जो नंबर वजा करायचा आहे त्याचा दोनचा कॉम्प्लिमेंट घेतला तसा येथे दहा चा कॉम्प्लिमेंट घेणार आहोत 10चा कॉम्प्लिमेंट म्हणजे दहा मधून तो नंबर वजा करायचा मग आपल्याला सहा मिळेल आणि सात अधिक सहा म्हणजे तेरा येईल जर के रिप्रेझेंट असेल तर रिझल्ट पॉझिटिव येईल आपण दोनच्या कॉम्प्लिमेंट वापरून निगेटिव नंबरची एडिशन मध्ये याची समानता बघू शकतो कॅरी इग्नोर केल्यावर रिझल्ट येईल कॅरी काढल्यावर उत्तर 7 4 म्हणजे पॉझिटिव्ह 3 येईल आता लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना आपण सात चा टेन्स कॉम्प्लिमेंट 10s compliment घेतला म्हणजे दहा 7 घेतले म्हणजे तीन आले तीन अधिक चार म्हणजे सात येथे कॅरी नाही म्हणजेच 7 म्हणजे झिरो सात कॅरी नाही म्हणजेच उत्तर निगेटिव आहे यामधील फरक बघितला तर दोनच्या कॉम्प्लिमेंट मध्ये आपल्याला मूळ नंबर मिळविण्यासाठी पुन्हा दोनचा कॉम्प्लिमेंट 2s compliment घ्यावा लागत होता दहा 7 म्हणजेच सातचा टेन्स कॉम्प्लिमेंट 10s compliment म्हणून 10 7 बरोबर 3 आणि उत्तर निगेटिव आहे म्हणजे 3 अशाप्रकारे डेसिमल नंबर साठी दहा चा कॉम्प्लिमेंट 10s compliment वापरून वजाबाकी करता येते अशा प्रकारचे सर्किट बनविण्यासाठी आपल्याला एक दहाचा कॉम्प्लिमेंट जनरेटर 10s compliment generater लागेल जर परिणाम निगेटिव असेल तर अजून एक दहा चा कॉम्प्लिमेंट जनरेटर लागेल आणि जर परिणाम पॉझिटिव्ह असेल तर लागणार नाही तुम्ही हार्डवेअर पाहिले तर त्यामध्ये तुम्ही वापराल किंवा न वापरा ही वेगळी गोष्ट आहे परंतु 10चा कॉम्प्लिमेंट कसा जनरेट करायचा हे आपल्याला पाहावं लागेल 1 0 1 0 एक नंबर आहे आणि ज्याचा दहाचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा तो नंबर आपल्याला यातून वजा करावा लागेल आणि 4 bit एडर वापरून वजाबाकी आपल्याला आधी माहित आहे स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे XOR बँक आहे जर येथे व नसेल तर इन्वर्जन घेतला जाईल म्हणजेच वन्स कॉम्प्लिमेंट घेऊन कॅरी वन एड केला जाईल म्हणजेच दोन चा कॉम्प्लिमेंट मिळेल हे एकत्रित केल्यावर 1 0 1 0 मिळेल ही व्हॅल्यू संबंधित बाइनरी कोडेड डेसिमल मध्ये संबंधित निगेटिव्ह नंबर किंवा मूळ नंबरच्या दहाच्या कॉम्प्लिमेंट मध्ये मिळेल आणि जर कॅरी आला असेल तर इग्नोर करावा लागेल जर X0 असेल तर तोच नंबर सर्किट मधून पुढे पाठवला जाईल यामध्ये आपण बेरीज करू शकतो वजाबाकी साठी पण हेच आहे यामध्ये ठराविक 1 ची पुनरावृत्ती झाली एकच राहिले केली जाईल हा 10 चा कॉम्प्लिमेंट जनरेटर आहे आणि जर बीसीडी एडिशन मध्ये कॅरी जनरेट होत असेल तर परिणाम पॉझिटिव असेल म्हणजे तो आपण आहे असे लिहू शकतो कॅरी जनरेट झाला तर आउटपुट झिरो येईल म्हणजे तो नंबर पुढे पाठवला जाईल आणि चिन्ह पॉझिटिव आहे आणि जर कॅरी झिरो असेल तर नंबर निगेटिव्ह आहे यावेळी आपल्याला दहाचा कॉम्प्लिमेंट घ्यावा लागेल म्हणजे आपल्याला दहाचा कॉम्प्लिमेंट कधी घ्यावा लागेल हे तुम्हाला समजले हे झाले एक बीसीडी सबट्रॅक्टर युनिट आणि शेवटी डेसिमल आणि बायनरी सिस्टीम मधील 9चा आणि 1 चा कॉम्प्लिमेंट समजून घेऊ म्हणजेच कॉम्प्लिमेंट वजाबाकी साठी कसे उपयोगी आहेत ते पाहू आपण नऊच्या कॉम्प्लिमेंट मध्ये नंबर 9 मधून वजा करतो आधीचेच उदाहरण घेतले तर 7 4 तर चार चा 9 चा कॉम्प्लिमेंट घेतला तर नऊ 4 म्हणजे 5 येईल आणि सात अधिक पाच म्हणजे बारा येईल केरी जनरेट झाला तर रिझल्ट पॉझिटिव्ह येईल याला काही वेळा एंड अराऊंड कॅरी असे म्हणतात आलेला कॅरी रिझल्ट मिळण्यासाठी एड करावा लागेल म्हणून दोन अधिक एक तीन आणि हे कॅरी असल्यामुळे पॉझिटिव आहे दुसऱ्या केस मध्ये चार वजा सात आहे सातचा नऊ चा कॉम्प्लिमेंट घेतला तर 9 7 म्हणजे दोन येईल चार अधिक दोन म्हणजे सहा येईल येथे कॅरी नाही म्हणून रिझल्ट निगेटिव आहे येथे नऊ च्या कॉम्प्लिमेंट मधले मध्ये रिझल्ट आहे त्यामुळे निगेटिव नंबरची व्हॅल्यू घेण्यासाठी पुन्हा 9चा कॉम्प्लिमेंट घ्यावे लागेल सहाचा 9चा कॉम्प्लिमेंट घेतल्यावर 9 63 येईल आपण वन्स कॉम्प्लिमेंट वापरून बायनरी नंबर मध्ये वजाबाकी केली आहे वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये फक्त इन्वर्जन घेतले जात होते वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये 0 1 0 0 हे 1011 असे येते आणि यांची बेरीज केल्यावर 1 0 0 1 0 यामध्ये कॅरी प्रेझेंट आहे त्यामुळे रिझल्ट पॉझिटिव येतो दोनच्या कॉम्प्लिमेंट मध्ये कॅरी ऍड करावा लागत होता त्याच पद्धतीने आपण नऊच्या कॉम्प्लिमेंट मध्ये केले आहे म्हणून 0 0 1 0 मध्ये एक मिळविल्यावर पॉझिटिव 3 रिझल्ट मिळाला आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून चार वजा सात मग 1000 चा वन्स कॉम्प्लिमेंट घेतल्यावर 0111 येईल 0100 आणि 0111 यांची बेरीज केल्यावर 1 1 0 0 म्हणजे येथे कॅरी नाही म्हणून रिझल्ट आहे परंतु योग्य रिझल्ट मिळवण्यासाठी हे सर्व बीट इन्वर्टर करावे लागतील तेव्हा 0011 म्हणजे तीन येईल म्हणजेच 3 आता आपण फक्त सारांश पाहू जर एडरमध्ये 8 ते सात च्या रेंजच्या बाहेर रिझल्ट असेल तर ओवरफ्लो होतो 8 bit केसमध्ये ओवरफ्लो काय असतो हे तुम्ही पाहिले यामध्ये जवळच्या बीट कडून इनपुट घेतले जाते जे आधीच्या स्टेज मधून आलेले कॅरी आहे किंवा साईं बीट आहे त्यावरून बीसीडी अड्डिशन मध्ये रिझल्ट 1001 पेक्षा जास्त असेल तर सहा म्हणजे 0110एड करावे लागते आणि बीसीडी एडरला 4 bit बायनरी एडरला आणि सहा कधी ऍड करायचे हे समजण्यासाठी लॉजिक सर्किट लागते बीसीडी सबट्रॅक्शन साठी 10चा कॉम्प्लिमेंट जनरेटर सर्किट आणि साधारण बीसीडी एडर लागतो म्हणजे एकत्रित दोन दहा चे कॉम्प्लिमेंट जनरेटर सर्किट 10s compliment generater आणि एक बीसीडी एडर वापरून बीसीडी वजाबाकी करता येते 1s कॉम्प्लिमेंट आणि 9चा कॉम्प्लिमेंट यामध्ये काही समानता आहेत तसेच आपण दोनचा कॉम्प्लिमेंट आणि दहा चा कॉम्प्लिमेंट साठी कसे कन्व्हर्ट करू शकतो याचे उदाहरण पाहिले आहे धन्यवाद